नमस्कार गेल्या दोन सत्रात आपण z पॅरामीटर्स आणि y पॅरामीटर्स बद्दल चर्चा केली z पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण टू पोर्टवर चे व्होल्टेज V1आणि V2 हे करंट वापरून दर्शवले आहे तर y पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण दोन्ही बाजूंचे करंट व्होल्टेज मध्ये दर्शवले आहे आता जेव्हा तुमच्याकडे व्होल्टेज आणि करंट डिपेंडंट घटक म्हणून असतील तेव्हा तिसरी स्थिती उद्भवू शकते मग अशावेळी काय होईल तर ह्यामुळे पॅरामीटर्सचा एक नवीन सेट मिळेल ज्या विषयी आपण आजच्या या व्याख्यानात चर्चा करणार आहोत चला तर आजच्या व्याख्यानात चर्चेची सुरुवात करूया आजच्या व्याख्यानात आपण हायब्रीड पॅरामीटर्स बद्दल चर्चा करू आपल्याला z आणि y पॅरामीटर्स विषयी माहिती आहे परंतु टू पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत तुम्ही z आणि y पॅरामीटर्स सहज शोधू शकाल असे आवश्यक नाही म्हणूनच पॅरामीटर्सचा आणखी एक सेट विकसित करण्याची आवश्यकता आहे ज्यात V1आणि I2डिपेंडंट व्हेरिएबल असू शकतात आणि V2आणि I1 इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतील या प्रकारचे संबंध बहुतेक वेळा तुम्ही ट्रांजिस्टर सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये पहाल ट्रान्झिस्टरच्या बाबतीत जर तुम्ही अभ्यास केला असेल तर आपण h पॅरामीटर्समध्ये ट्रान्झिस्टरचे इक्विवलेंत मॉडेल विकसित केले आहे अशा परिस्थितीत आपण h पॅरामीटर व्हेरिएबल्स वापरू शकतो ज्याबद्दल आपण आजच्या व्याख्यानात चर्चा करू आता अशा डिव्हाईसेसचे प्रयोगिकरित्या h पॅरामीटर्स त्यानंतर त्यांचे z आणि y पॅरामीटर्स मोजणे बरेच सोपे आहे म्हणूनच h पॅरामीटर्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला अधिक रस आहे तसेच जर तुम्हाला आठवत असेल तर आपण या विषयी चर्चा केली आहे की आयडियल ट्रान्सफॉर्मर्सच्या बाबतीत आपण त्या सर्किटसाठी z पॅरामीटर्स तयार करू शकत नाही परंतु या प्रकरणात हायब्रीड पॅरामीटर्सचा वापर करून आयडियल ट्रान्सफॉर्मरचे वर्णन केले जाऊ शकते आता आपण टर्मिनल व्होल्टेजेस आणि करंट यांच्यातील संबंध कसे परिभाषित करू शकतो तर h पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण असे म्हणू की V1म्हणजेच इनपुट पोर्ट व्होल्टेज ह्या इनपुट पोर्ट करंट आणि आउटपुट पोर्ट व्होल्टेजशी V1h11I1h12V2 अशा प्रकारे संबंधित असेल तसेच आउटपुट पोर्ट करंट म्हणजेच I2सोबत इनपुट पोर्ट करंट आणि आउटपुट पोर्ट व्होल्टेजचा एक संबंध असेल आणि तो I2h21I1h22V2 अशा रीतीने परिभाषित केला जाईल h पॅरामीटर्स शोधण्यासाठी ही दोन मूलभूत समीकरणे आहेत आता तुम्ही हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसे रिप्रेझेंट करू शकता तर तुमच्याकडे असेल V1 I2 h11 h12 h21 h22 I1 V2 hI1 V2 शेवटी आपण असे म्हणू शकतो की आपण इनपुट म्हणजे डिपेंडंट व्हेक्टर हा h पॅरामीटर मॅट्रिक्स आणि इंडिपेंडंट व्हेक्टरचा गुणाकार याप्रमाणे हे सादर करू शकतो आता इथे h टर्म म्हणजे हायब्रीड पॅरामीटर्स किंवा h पॅरामीटर्स म्हणून ओळखल्या जाते तर मग त्यांना हायब्रिड का म्हणतात कारण या बाबतीत आपल्याकडे गुणोत्तरांचे कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला h11दिसत असेल तर हे V1I1 शी संबंधित असेल तसेच h12V1V2असेल म्हणूनच जेव्हा तुम्ही ही दोन समीकरणे पहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पॅरामीटर्समध्ये एकसारखेपणा नाही तर h पॅरामीटर्सच्या बाबतीत हे हायब्रीड प्रकारचे पॅरामीटर्स आहेत आपल्याला h पॅरामीटर्स कसे सापडतील तर V20 सेट करुन पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूचे मूल्यांकन केले जाऊ शकते म्हणजेच तुम्ही आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू शकता किंवा I10 सेट करू शकता म्हणजे इनपुट पोर्ट ओपन सर्किट करू शकता तर आपण पहिली केस घेऊया ज्यामधे आपण V20 सेट केले आहे म्हणजे आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट आहे त्यामुळे तुम्ही या दोन समीकरणा मध्ये V20 सेट केल्यास काय होईल तर h11V1I1h21I2I1 होईल आता दुसरी बाब म्हणजे जेव्हा तुम्ही I10 सेट करतात तर इथे जर तुम्ही I10 असे सेट केले तर तुम्हाला h12हा V1भागिले V2असा मिळेल आणि h22 म्हणजे I2 भागिले V2 असा असेल म्हणजे h12V1V2h22I2V2 तर हे पॅरामीटर्स आता काय दर्शवतात h11 म्हणजे इम्पीडन्स आहे कारण हा V1आणि I1चा रेशो आहे h12 म्हणजे व्होल्टेज गेन आहे कारण हा V1आणि V2चा रेशो आहे h21हा करंट गेन आहे कारण हा I2आणि I1चा रेशो आहे आणि h22 म्हणजे एडमिटन्स आहे कारण हा I2आणि V2चा रेशो आहे आता पॅरामीटर म्हणून आपल्याकडे इम्पीडन्स व्होल्टेज गेन करंट गेन आणि एडमिटन्स असल्यामुळे आपण त्यांना हायब्रीड पॅरामीटर्स असे म्हणतो तर आता तुम्ही असे म्हणू शकता की h11 शॉर्ट सर्किट इनपुट इम्पीडन्स h12 ओपन सर्किट रिव्हर्स व्होल्टेज गेन h21 शॉर्ट सर्किट फॉरवर्ड करंट गेन h22 ओपन सर्किट आउटपुट अॅडमिटन्स आता ज्या प्रकारे आपण z किंवा y पॅरामीटर्स ठरवले त्याच प्रकारे तुम्ही h पॅरामीटर्स ठरवू शकता म्हणजेच तुम्ही h पॅरामीटरची समीकरणे लिहू शकता आणि मग तुम्ही सहजपणे h पॅरामीटर्स शोधू शकता रिसिप्रोकल सर्किट्सच्या बाबतीत h12 h21 आहे तर टू पोर्ट नेटवर्कचे हायब्रीड मॉडेल तुम्ही अशाप्रकारे परिभाषित करू शकता तुम्ही हे कसे परिभाषित कराल तुम्ही या प्रकारचे सर्किट कसे ड्रॉ कराल तुम्ही जर V1h11I1h12V2 हे पहिले समीकरण बघितले असेल तर इथे h11आणि यामधून फ्लो होणाऱ्या करंटचा गुणाकार आहे आणि त्यानंतर तुमच्याजवळ हे h12V2म्हणजे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे त्यामुळे हे V1h11I1h12V2असे होईल तर हे फक्त रेझिस्टर आणि डिपेंडंट व्होल्टेज सोर्सचे सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणूनच तुम्ही हे व्होल्टेज V1 चा वापर करून परिभाषित केले आहे आता येथे हे समांतर संयोजन आहे जेणेकरुन तुम्ही नोडल विश्लेषणाचा थेट वापर करू शकाल तर तुम्ही किर्चहॉफचा करंट लॉ वापरल्यास तुम्हाला I2h21I1h22V2 मिळेल ही दोन्ही समान समीकरणे आहेत जी h पॅरामीटर्स परिभाषित करण्यासाठी आपण सुरुवातीला दर्शवली आहेत हीच दोन समीकरणे टू पोर्ट नेटवर्कचे हायब्रीड मॉडेल ड्रॉ करण्यासाठी वापरली जाऊ शकतात म्हणूनच हे एखाद्या विशिष्ट नेटवर्कसाठी इक्विवलेंत h पॅरामीटर सर्किट असेल आता पॅरामीटर्सचा आणखी एक सेट आहे जो h पॅरामीटर्सशी संबंधित आहे आणि त्यांना काय म्हणतात त्यांना g पॅरामीटर किंवा इन्वर्स हायब्रीड पॅरामीटर्स म्हणतात आता h पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण V1 आणि I2मध्ये समीकरण दर्शवतो म्हणजे h पॅरामीटर्स करिता V1 and I2 हे डिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत आता या बाबतीत जेव्हा तुम्ही g पॅरामीटर्स किंवा इन्वर्स h पॅरामीटर्स परिभाषित करीत असता तेव्हा आपल्या जवळ I1आणि V2हे डिपेंडंट व्हेरिएबल आहेत तर V1आणि I2 हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत तर आता तुम्ही टर्मिनल करंट आणि व्होल्टेजचे वर्णन कसे कराल तर I1g11V1g12I2 V2g21V1g22I2 असेल हे म्हणजे समीकरणांचा आणखी एक सेट असू शकतो जो g पॅरामीटर्स परिभाषित करेल हे तुम्ही मॅट्रिक्स मध्ये कसे लिहू शकता तर तुम्ही हे डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून लिहू शकता म्हणजे I1 V2 g11 g12 g21 g22 V1 I2 gV1 I2 तर म्हणून जर तुम्ही हे पाहिले तर हे h पॅरामीटर्सचे इन्वर्स आहेत कारण h पॅरामीटर्सच्या बाबतीत आपल्यासमोर V1 आणि I2 डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून आहेत येथे आपल्याकडे विरोधाभास आहे म्हणजे I1आणि V2 डिपेंडंट व्हेरिएबल आहेत म्हणून आपण g म्हणजे इन्वर्स हायब्रीड पॅरामीटर्स असे म्हणू किंवा थोडक्यात g पॅरामीटर्स असे म्हणू आता तुम्हाला g पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूज कशा प्रकारे मिळतील तर V10 सेट करून म्हणजे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किटेड करून या पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूचे मूल्यांकन केले जाऊ शकते म्हणजे h पॅरामीटर्सच्या बाबतीत आपल्याकडे V20 होते म्हणजे आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किटेड होते येथे V10आहे म्हणजे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किटेड आहे आणि I2 0 म्हणजे आउटपुट पोर्ट ओपन सर्किटेड आहे h पॅरामीटर्स च्या बाबतीत आपण I1 0 असे सेट केले आहे म्हणजे इनपुट पोर्ट ओपन सर्किटेड आहे आता तुम्ही I2 0 सेट केल्यास तुम्हाला g11I1V1g21V2V1 मिळेल जर तुम्ही V10सेट केले तर नंतर g12I1I2 g22V2I2 मिळेल पॅरामीटर्स g11 g12 g21आणि g22 हे अनुक्रमे एडमिटन्स करंट गेन व्होल्टेज गेन आणि इम्पीडन्स दर्शवतात तुम्ही त्यांची h पॅरामीटर्सशी तुलना करू शकता जेथे h11म्हणजे इम्पीडन्स होता h12व्होल्टेज गेन होता h21हा करंट गेन आणि h22 म्हणजे एडमिटन्स होता येथे तुम्हाला असे दिसेल की इथे हे पॅरामीटर्स h पॅरामीटर्सच्या बाबतीत आपल्याकडे असलेल्या पॅरामीटर्सच्या विरुद्ध आहेत आता तुम्ही असे म्हणू शकता की g11 ओपन सर्किट इनपुट अॅडमिटन्स g12 शॉर्ट सर्किट फॉरवर्ड करंट गेन g21 ओपन सर्किट रिव्हर्स व्होल्टेज गेन g22 शॉर्ट सर्किट आउटपुट इम्पीडन्स आता येथे देखील z किंवा y पॅरामीटर्स प्रमाणेच तुम्ही g पॅरामीटर्स शोधू शकता येथे इन्व्हर्स हायब्रीड मॉडेल म्हणजेच g पॅरामीटर मॉडेल तुम्ही यासारखे ड्रॉ करू शकता जर तुम्हाला येथे करंट सोर्स आणि रेजिस्टन्स समांतर दिसत असेल तर तुम्ही या प्रकरणात नोडल विश्लेषण वापरू शकता जर इथे तुम्ही किर्चहॉफचा करंट लॉ वापरला तर I1g11V1g12I2असेल g12I2 म्हणजे तुम्हाला मिळालेला डिपेंडंट करंट सोर्स आहे सर्किटच्या या भागाच्या बाबतीत तुम्हाला हे मिळेल दुसऱ्या भागाच्या बाबतीत तुम्ही बघू शकता की रेजिस्टन्स हा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स सोबत सिरीज मध्ये आहे त्यामुळे तुम्ही किर्चहॉफचा व्होल्टेज लॉ वापरू शकता जेव्हा तुम्ही किर्चहॉफचा व्होल्टेज लॉ वापरता तेव्हा तुम्ही V2g21V1g22I2 असे लिहू शकता तर आता तुम्ही पाहू शकता की g पॅरामीटर्सच्या बाबतीत आपण सुरुवातीला उल्लेख केलेली ही दोन समीकरणे आहेत तर ही समीकरणे g पॅरामीटर्ससाठी इक्विवलेंत सर्किट ड्रॉ करण्यासाठी वापरली जाऊ शकतात आता काही उदाहरणांच्या मदतीने आपण ही संकल्पना समजून घेऊया h पॅरामीटर्सच्या संदर्भात आपण पहिले उदाहरण घेऊया तर तुम्ही इथे बघितल्यास तुमच्याजवळ एक T सर्किट आहे ज्यामध्ये एक 2 ओहमचा रेजिस्टन्स 3 ओहमचा रेजिस्टन्स आणि 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे आता आपल्याला h पॅरामीटर्स शोधणे आवश्यक आहे म्हणून आपण h पॅरामीटर्सच्या बाबतीत मूळ व्याख्या वापरू म्हणून पहिल्यांदा आपण h11 h21 ठरवू तर आपण पहिल्यांदा करंट सोर्स I1ला इनपुट पोर्ट सोबत कनेक्ट करू आणि आउटपुट शॉर्ट सर्किट करू म्हणून जर तुम्ही हे अपडेटेड सर्किट बघत असाल तर इथे प्रश्नामध्ये आपल्याला T सर्किट दिले असेल आता तुम्ही आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करत आहात म्हणजे या इथे V2 0 आहे आणि तुम्ही इनपुट पोर्टवर करंट सोर्स वापरत आहात आता जेव्हा तुम्ही आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करता तेव्हा हे 3 ओहम आणि 6 ओहम रेजिस्टन्स आता एकमेकांना समांतर असतात म्हणून तुम्ही लिहू शकता की V1I123।।64I1 आहे म्हणून तुम्हाला h11V1I14I1I14 मिळेल आता दुसऱ्या बाबतीत आपल्याला काय करायचे आहे तर तुम्ही या पॉईंटवर करंट डिव्हिजन चा वापर कराल तर या विशिष्ट भागातील करंट म्हणजेच या 3 ओहमच्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारा करंट हा ह्या इथे फ्लो होणाऱ्या करंटचा भाग आहे जो या 3 ओहम आणि 6 ओहम रेजिस्टन्स मध्ये विभागला गेला आहे म्हणजे करंट डिव्हिजनचा वापर करून तुम्हाला या 3 ओहमच्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू कळू शकेल तर तुम्हाला करंट डिव्हिजनचा वापर करून काय मिळू शकते तर तुम्हाला ह्यामधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू मिळेल परंतु येथे करंटची व्हॅल्यू देखील I2 आहे कारण करंट विरुद्ध दिशेला आहे तुम्ही असे लिहू शकता I2663I123I1 त्यामुळे h21I2I1 23I1I1 23 असेल आता पुढे आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला h12 आणि h22ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे तर मग आपण काय करू शकतो अशा प्रकरणात आपण व्होल्टेज सोर्स V2आउटपुट पोर्टशी कनेक्ट करू आणि इनपुट पोर्ट ओपन सर्किट ठेवू या प्रकरणात I1 हा 0 होईल आणि आपण आउटपुट पोर्टवर V2 अप्लाय करू तर यामुळे आता काय होईल म्हणजे जर तुम्ही या विशिष्ट पॉईंटवर व्होल्टेज डिव्हिजन वापराल तर तुम्हाला दिसेल V166 3V223V2 आहे आणि म्हणून h12V1V223V2V223 आहे आता तुम्ही असे देखील म्हणू शकता की V2I2369I2 आहे त्यामुळे h22I2V2I29I219S असेल आता h1223 आणि h21 23 आहे त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकता की हे रिसिप्रोकल सर्किट आहे आता या आकृतीत दिलेल्या सर्किटचे g पॅरामीटर्स शोधण्याचा प्रयत्न करूया येथे तुम्हाला दिसेल की सर्किटमध्ये 1 हेनरीचे इंडक्टर आहे 1 फॅरडचे कॅपेसिटर आहे आणि 1 ओहमचा एक रेजिस्टन्स आहे खाली दिलेल्या सर्किटसाठी s चे फंक्शन म्हणून आपल्याला g पॅरामीटर्स शोधायचे आहेत तर याचा अर्थ असा की आपल्याला पहिले या सर्किटला लाप्लास डोमेनमध्ये म्हणजे S डोमेनमध्ये कन्व्हर्ट करावे लागेल म्हणजे आपण पहिल्यांदा या सर्किटला लाप्लास डोमेनमध्ये कन्व्हर्ट करू म्हणजे आपण असे म्हणू की s डोमेनमध्ये 1 हेनरी हा s होईल कॅपेसिटर 1s असा दर्शवला जाईल आणि रेजिस्टन्स आहे तसाच राहील आता g11आणि g21ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण काय करू तर आकृतीत दाखवल्या प्रमाणे आपण व्होल्टेज सोर्स V1 इनपुट पोर्ट सोबत कनेक्ट करू आणि आउटपुट पोर्ट ओपन सर्किट करू तर इथे आता I2 झिरो होईल आणि आपल्याकडे इनपुट पोर्ट मधून फ्लो होणारा करंट I1 असेल मग आता I1ची व्हॅल्यू किती आहे तर तुम्ही I1 सहजपणे I1V1s1 असा दर्शवू शकता म्हणून g11I1V11s1 असेल आता पुढे तुम्हाला काय करावे लागेल तर तुम्ही V1 वापरून व्होल्टेज V2 ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही येथे व्होल्टेज डिव्हिजन सहज वापरु शकता V2 हा 1 ओहम रेजिस्टन्सच्या एक्रॉस अप्लाय असल्याने व्होल्टेज डिव्हिजनचा वापर करून V2 हा V1मध्ये दर्शवल्या जाऊ शकते म्हणजे जर तुम्ही व्होल्टेज डिव्हिजन वापरले तर त्यामुळे V21s1V1 होईल आणि म्हणून g21V2V11s1 होईल आता पुढे आपल्याला g12 आणि g22 शोधणे आवश्यक आहे आपल्याला करंट सोर्स I2 आउटपुट पोर्ट सोबत कनेक्ट करणे आवश्यक आहे आणि आपण इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू आपण इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू म्हणजे V1 0असेल आणि आपण I2ला करंट सोर्स म्हणून आउटपुट टर्मिनलवर वापरू आता आपल्याला g12 आणि g22 ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणजे मग आपण काय करू शकतो तर आपण करंट डिव्हिजन वापरू येथे करंट I2हा 1 ओहमच्या रेजिस्टन्स तसेच इंडक्टर मधून देखील फ्लो होत आहे म्हणजे जर इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट I2 चा कम्पोनन्ट म्हणजे करंट I1असेल तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट I2शोधून काढावा लागेल त्यासाठी आपण करंट डिव्हिजनचा सहज वापर करू शकतो म्हणजे जर आपण करंट डिव्हिजनचा वापर केला तर I1 1s1I2 होईल त्यामुळे g12I1I2 1s1 होईल आता आपल्याला V2 आणि I2 मधील संबंध शोधण्याची आवश्यकता आहे V2 ची व्हॅल्यू V2I21ss।।19I2 आहे म्हणजेच g22V2I21sss1s2s1ss1 असेल तर आता साधे नेटवर्क असो किंवा नेटवर्कमध्ये रेजिस्टन्स इंडक्टॅन्स आणि कॅपेसिटन्स असो आपण सहजपणे z पॅरामीटर्स y पॅरामीटर्स h पॅरामीटर्स किंवा g पॅरामीटर्स शोधू शकतो तर याबरोबरच आपण आजचे आपले व्याख्यान संपवू शकतो या व्याख्यानात आपण h पॅरामीटर्स आणि g पॅरामीटर्स या दोन महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स बद्दल चर्चा केली धन्यवाद